ब्लॅक बॉडी रेडिएशन II इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन टर्म्स ऑफ एनर्जी डेन्सिटी मागील लेक्चर मध्ये आपण ब्लॅक बॉडीला गोलाकार कॅव्हिटी म्हणून परिभाषित केले होते आणि असा निष्कर्ष काढला आहे की जर मला ब्लॅक बॉडी रेडिएशनचा अभ्यास करायचा असेल तर मी गोलाकार कॅव्हिटीतून बाहेर येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करू शकतो आता जेव्हा मी गोलाकार कॅव्हिटी घेतो तेव्हा मी कॅव्हिटीतील एनर्जी डेन्सिटीला u असे परिभाषित करणार आहे आणि जेव्हा मी एनर्जी डेन्सिटी म्हणतो तेव्हा माझा अर्थ u हे कॅव्हिटीतील रेडिएशनची एनर्जी डेन्सिटी होय हे रेडिएशन कोठून येते तर जे पाहिले जाते ते असे आहे की जर बॉडी T तापमानाला तापवले असेल तर ते कॅव्हिटीला रेडिएशनने भरते आधीच्या लेक्चरमध्ये जेव्हा तुम्ही कोळशाचे उदाहरण पाहिले तेव्हा जेव्हा मी हे कोळसे जाळले तेव्हा एक कॅव्हिटी आहे ज्यामधून तुम्हाला लाल लाईट बाहेर पडताना दिसते तर तिथे तपमानासह हे रेडिएशन उत्पन्न होते राईट आणि हे नंतर सर्व रेडिएशनने भरले जाते सर्व रेडिएशनने आणि जर मी कॅव्हिटीला एक लहान छिद्र केले तर त्यामधून रेडिएशन बाहेर येऊ लागते आणि ते हे रेडिएशन आहे ज्याचा आपण अभ्यास करतो तर पुढचा प्रश्न मी विचारतो कि u आणि कॅव्हिटीच्या इमार्सिव्ह पॉवर यामध्ये काय संबंध आहे मी हे करीत आहे कारण कि हळूहळू आपण हे समजून घेऊ की इमार्सिव्ह पॉवर जी u वर अवलंबून असणार आहे आणि शेवटी आपण जेथे येणार आहोत ते असे आहे कि u चा अभ्यास करणे म्हणजे सुद्धा इमार्सिव्ह पॉवर चा अभ्यास करणे आहे जर तुम्हाला हे समजले कि कॅव्हिटीतून बाहेर पडणारे रेडिएशन आणि u हे ऑस्सीलेटर शी संबधीत आहे जे कॅव्हिटीच्या आत एनर्जी उत्सर्जित करीत आहे तर आपल्याला या सर्व संकल्पनांमधील संबंध लावायचा आहे तर चला हे संबंध शोधूया तर यासाठी मी हे करीन की ही कॅव्हिटी घेईन आणि या छिद्राचे क्षेत्रफळ a आहे आणि किती रेडिएशन बाहेर येईल याचा विचार करा तर मला एक असा कोण पाहू द्या जो या भागाला लंब आहे अश्या कोनाकडे पहा सॉलिड अँगल d मध्ये आणि मी किती रेडिएशन मिळवतो ते पहा तर मला हे हळू हळू तयार करू द्या तर मी हे चित्र पुन्हा तयार करीन ही कॅव्हिटी आहे आणि मी सॉलिड अँगल मध्ये पहात आहे जर मी अंतर r कडे पहिले आणि r लांबीच्या एका लहान भागाचा विचार केला तर छायांकित भाग V चा हा भाग दुसरे काही नसून त्याच्या आत असलेली रेडिएशन एनर्जी ती समान आहे तीच हि आत असलेली रेडिएशन डेन्सिटी आहे आणि हे रेडिएशन सर्वत्र जात आहे कारण ते आयसोट्रॉपिक आहे तर हे रेडिएशन या भागापासून सर्वत्र जात आहे या सॉलिड अँगल मध्ये सर्वत्र फिरत आहे तर हे रेडिएशन हे या क्षेत्रफळ a असलेल्या छिद्रात येण्याची संभाव्यता हि या a ने या भागामधील बिंदूंवर बनवलेल्या सॉलिड अँगल च्या बरोबर असणार आहे कारण हा सॉलिड अँगलच आहे ज्यावर रेडिएशन हे सर्व जात आहे तर जर मी हे मोजले a ने या भागामधील बिंदूंवर बनवलेल्या सॉलिड अँगल आणि घनफळ V ती संभाव्यता असणार आहे तर चला हे करूया तर येथे हि कॅव्हिटी आहे हा शेडेड भाग होता आणि हे a आहे तर या a चा पेरपेंडीक्युलर क्रॉस सेक्शन कारण हा कोन हा थिटा आहे पेरपेंडीक्युलर क्रॉस सेक्शन आहे येथेसुद्धा हा थिटा आहे म्हणून जर मी त्यास मोठे केले तर हा a आहे आणि हा पेरपेंडीक्युलर क्रॉस सेक्शन आहे हा कोन थिटा आहे तर हे a असणार आहे तर a ने बनविलेले सॉलिड अँगल a असणार आहे तर ज्या संभाव्यतेविषयी मी बोलत होतो ते रेडिएशन या एरिया मध्ये येते ते a कडे जात आहे ठीक आहे तर आता आपल्याकडे व्हॉल्यूम व्ही पासून एरिया a कडे येणाऱ्या रेडिएशनची अमाऊंट आहे जे संभाव्य a गुणिले रेडिएशन असणार आहे ते तेथे समाविष्ट आहे जे बाहेर जात आहे आणि तेथे समाविष्ट असलेल्या रेडिएशनची अमाऊंट हि काही नसून परंतु मी हे रद्द करणार आहे हे असे येत आहे ठीक आहे तर आता एरिया a च्या आत टाइम t मध्ये समाविष्ट असलेले सर्व रेडिएशन अंतर c t वरून एरिया a ला येते तर टाइम मध्ये बाहेर पडणारे एकूण रेडिएशन हे c असणार आहे जेथे c हा प्रकाशाचा वेग आहे तर हे आहे जे मी शोधून काढले आपल्या असे लक्षात आले की जर माझ्याकडे यासारखी कॅव्हिटी असेल आणि हे क्षेत्रफळ a असेल तर कोनातून येणारे रेडिएशन येथून येणार आहे आणि जर मला सर्व बाजूंनी येत असलेले पॉवर मोजायचे असेल तर येथे येथे येथे येथे येथे येथे येथे मला इंटिग्रेट केले पाहिजे तर प्रति युनिट क्षेत्राचे टोटल पॉवर या संपूर्ण गोष्टीवर इंटिग्रेट केली जाईल ते असणार आहे मी येथे a विसरलो होतो येथे येथे येथे जे काही नाही नसून परंतु 0 ते 2 वर इंटिग्रेट होते आणि 0 ते 1 d पर्यंत इंटिग्रेट होते जे काही नाही परंतु uc 4 आहे प्रति युनिट क्षेत्रामधून येणारे एकूण पॉवर हे काही नसून इंटेन्सिटी आहे आणि हे देखील इमिसिव्ह पॉवर च्या समान आहे आणि मी हे कॅव्हिटी e असे लिहू शकतो कारण ही एका ब्लॅक बॉडी ची इमिसिव्ह पॉवर आहे तर आपण जे निष्कर्ष काढत आहोत ते असे आहे कि एक ब्लॅक बॉडी जी एका कॅव्हिटी ने निर्देशित केली आहे त्या साठी प्रति क्षेत्रावरील पर युनिट टाइम कॅव्हिटीचे एमिसिव्ह पॉवर हे u c छेद 4 आहे जिथे u हे एनर्जी डेन्सिटी आहे आणि c प्रकाशाचा वेग आहे